सिक्युअर सिस्टम अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या या प्रात्यक्षिकेस नमस्कार आणि त्यांचे स्वागत आहे मागील एका व्हिडिओंमध्ये आम्ही पाहले की हा स्टॅक नॉन एक्जीक्यूटेबल करण्यायोग्य बनविला गेला यावर अटैक करण्यासाठी अटैकर रिटर्न टू लिबसी अटैकचा कसा वापर करतात रिटर्न टू लिबसी अटैकमध्ये आमच्याकडे स्टॅक आहे जो नॉन एस्कीक्यूटेबल आहे तरीही अटैकर बफरला ओलांडून काहीतरी दुर्भावनापूर्ण मलिशस करण्यास सक्षम असेल आज आपण पहात असलेल्या प्रात्यक्षिकात आम्ही रिटर्न टू लिबसी अटैकचा उपयोग करून शेल तयार करू हे कोड वर्च्युअल मशीनमध्ये आहेत जे या कोर्ससमवेत एनपीईटल कोड्स मॉड्यूल 3 निर्देशिकेमध्ये आहेत आम्ही एका विशिष्ट सी कोडकडे पहात आहोत ज्याला व्हल्न c म्हणतात हा अगदी सोपा सी कोड आहे यात दोन फंक्शन्स आहेत एक मेन फंक्शन आणिव्हल्न फंक्शन तर येथे असुरक्षितता एसटीआरसीपीवाय मुळे आहे जी एसला बफरमध्ये कॉपी करते आता बफरला लोकल आणि आकार 64 बाइटचे वर्णन केले आहे म्हणून एसला हे बफर ओव्हरफ्लो करणे सोपे आहे शिवाय एआरजीव्ही१ सह आवाहन केल्यामुळे हे कमांड लाइनद्वारे केले जाऊ शकते आणि म्हणूनच हा प्रोग्राम वापरणारा युजर अचानक लांब कमांड लाइन युक्तिवाद अर्गुमेंट देईल आणि म्हणूनच हे बफर ओव्हरफ्लो करेल तर हा प्रोग्राम प्रथम कार्यरत असल्याचे पहा तर आम्ही हा लहान स्ट्रिंग सह एक्सिक्यूट करू ते यशस्वीरित्या एक्सिक्यूट झालेली वस्तुस्थिती आम्ही पाहतो दुसरीकडे जर आपण प्रोग्रामला खूप मोठी स्ट्रिंग दिली तरजसे की जे 64 बाइटपेक्षा खूप मोठे आहे तर अपेक्षेप्रमाणे एसटीआरसीपीवाय मुळे बफर ओव्हरफ्लो होईल आणि आपल्याला सेगमेंटेशन फॉल्ट मिळेल मागील प्रात्यक्षिकेमध्ये आम्ही जे पाहिले त्यासारखेच जिथे आम्ही स्टॅकवर पेलोड तयार करण्यासाठी बफर ओव्हरफ्लो पाहिला आपण मागील प्रात्यक्षिकात वापरलेली पायथॉन स्क्रिप्ट वापरु तर आम्ही फक्त मॉड्यूल 2 फाइंडर पेलोड वरून येथे कॉपी करतो आणि या पूर्वीसारखे हि विशिष्ट स्क्रिप्ट कोणत्याही अनियंत्रित लांबीचे स्ट्रिंग निर्माण करेल उदाहरणार्थ येथे आपण 112 निर्दिष्ट केल्यामुळे ही पायथोन स्क्रिप्ट ए 112 ए चे मुद्रित प्रिंट करेन तर या 112 मध्ये बदल करून स्ट्रिंगसाठी वेगवेगळ्या लांबी मिळू शकतील आता आम्ही त्याआधीच शोधला आहे जर आम्ही निर्दिष्ट केले की ए ७२ बाइट आहे तर ही स्ट्रिंगची सर्वात छोटी लांबी आहे जी सेगमेंटेशन फॉल्ट तयार करेल तर हे घडत आहे हे पाहू फाईनड पेलोड find payload आणि नंतर आपण पाहिले आहे की आपण E1 आपल्या प्रोग्रामचा युक्तिवाद अर्गुमेंट म्हणून वापरू शकतो आणि ते सेग्मेंटेशन फॉल्टला कारणीभूत आहे 72 पेक्षा कमी काहीही योग्यरित्या कार्य करू शकते उदाहरणार्थ मी हे ४बाइटने कमी केले आणि ते ६८ केले तर याने योग्यप्रकारे कार्य केले पाहिजे आता येथे जे घडत आहे ते म्हणजे ७२ बाइट्स असताना प्रत्यक्षात स्टॅकवर संग्रहित असलेल्या फ्रेम पॉईंटरला बफर ओव्हरफ्लो आणि सुधारित करीत आहे ही स्ट्रिंगची सर्वात लहान लांबी आहे जी फ्रेम पॉईंटर सुधारित करेल जर आपण या स्ट्रिंगमध्ये A चे आणखी ४बाइट्स जोडले तर ते फक्त फ्रेम पॉईंटरमध्येच नाही तर रिटर्न पत्ता देखील स्टॅकवर सुधारित होईल स्लाइड वेळपहा ५१० मागील लेक्चरमध्ये आपण पाहिल्याप्रमाणे रिटर्न टू लिबॅकच्या हल्ल्यासाठी हे पेलोड तयार करण्यासाठी आपल्याला आवश्यक असलेले म्हणजे बफर भरणे जेणेकरुन रिटर्न अड्रेस बदलला जाईल आणि लिबसी मध्ये असलेल्या सिस्टम फंक्शनपॉइन्टने रिटर्न अड्रेस मध्ये बदल केला जाईल तसेच या सिस्टम फंक्शनसाठी आवश्यक असलेली स्ट्रिंग युक्तिवाद अर्गुमेंट आवश्यक आहे म्हणून आम्हाला bin sh किंवा bin bash सारख्या स्ट्रिंगची आवश्यकता असेलजीएक्झिक्युटेबलचीस्ट्रिंगअसते तर असे होणे अपेक्षित आहे जेव्हा सिस्टम एक्सिक्यूशन करते तेव्हा ते मेमरीमधून स्ट्रिंग घेईल आणि संबंधित एक्सिक्यूटेबल एक्सिक्यूट करेल ठीक आहे तर आपण हा रिटर्न टू लिबसी अटैक तयार करू तर आपल्याकडे दोन गोष्टी आवश्यक आहेत आम्हाला संपूर्ण प्रोसेसमध्ये सिस्टम कुठे आहे याचा अड्रेस आवश्यक आहे आणि आपल्याला हे सुद्धा लागणार आहे की या प्रोसेस मध्ये कुठेतरी " bin sh" स्ट्रिंगचे स्थान अस्तित्त्वात आहे तर आपण हे करू आम्ही हे जीडीबी डीबगरद्वारे करू आम्ही मेन मध्ये ब्रेकपॉईंट समाविष्ट करतो आणि काही युक्तिवादाने अर्गुमेंटने एक्झिक्युटेबल रन करतो आम्हाला सिस्टमसाठी या लिबसी फंक्शनचा अड्रेस शोधण्यात खरोखरच रस आहे आणि आम्ही ते खालीलप्रमाणे मिळवू शकतो आम्ही एक gdb p सिस्टीम करू शकतो जे सिस्टम फंक्शनचा अड्रेस प्रिंट करते आणि आम्ही पाहतो की येथे हा अड्रेस 0XX7E42940 आहे जो संपूर्ण प्रोसेस मध्ये सिस्टम फंक्शनचे लोकेशन आहे चलायाचीएकप्रततयारकरू आपल्याला पुढील गोष्ट म्हणजे " bin sh" "स्ट्रिंगचाअड्रेस आपण" bin bash "" स्ट्रिंग देखील वापरू शकतो जी पॉईंटर आहे जी बॅश एक्झिक्युटेबल बनविणारी स्ट्रिंग आहे हे कार्य थोडे अधिक कठीण होईल दुसरीकडे आपण प्रत्यक्षात "" bin sh "" नावाचा एक शेल वापरतो आणि तयार करतो आणि आम्हाला संपूर्ण प्रक्रियेमध्ये कुठेतरी शोधण्याची आवश्यकता आहे जिथे " bin sh" "" उपस्थित आहे तर मग आपण काय करतो या प्रोसेस मेमरीच्या विविध मार्गांमध्ये शोधण्याचा प्रयत्न करतो आपल्याला निश्चितपणे माहित असलेली एक गोष्ट म्हणजे लिबसी मध्ये " bin sh" अस्तित्त्वात आहे तर जर तुम्हाला संपूर्ण प्रोसेसच्या जागेत एक लिबसीअस्तित्त्वात असेल अशी मेमरी रेंज माहित असल्यास आम्ही त्या मेमरी एरिया शोधू शकतो आणि "binsh"चा अड्रेस ओळखू ठीक आहे तर आपण सर्वात आधी लिबसी कोठे आहे ते शोधणे आवश्यक आहे आम्ही हे या gdb info proc map कामंडचा वापर करून करतो आणि आपण पाहतो की लिबसी F7E08000 ते F7FB5000 या स्थानापासून सुरू आहे आणि अशाच प्रकारे लिबसीसह इतर 4 केबी पेजेसआहेत म्हणून आम्ही आवश्यक स्ट्रिंगसाठी या संपूर्ण मेमरी रेंजमध्ये शोधण्याचा प्रयत्न करू जीडीबी फाइंड कमांड वापरुन मेमरी ओलांडून शोधण्याचे समर्थन करतो तर कमांड अशाप्रकारे सुरू होईल म्हणून ते म्हणजे gdbfind 0xF7E08000 0xF7FB9000 " bin sh" प्रारंभ पत्ता शेवटचा पत्ता आणि शोधण्यासाठी असलेली स्ट्रिंग आहे आम्ही येथे काय प्राप्त करतो ते F7F6102B या अड्रेसवर एक नमुना सापडला आहे मेमरी स्थानास प्रत्यक्षात आवश्यक स्ट्रिंग असल्याचे सत्यापित करू या म्हणून आपण ही कमांड gdb x s 0XF7F6102B वापरुन त्या ठिकाणी स्ट्रिंग टाकून हे करू शकतो ठीक आहे तर आपल्याला हेच सर्व रिटर्न टू लिबसी अटैकसाठी लागणार आहे तर आता आपण जीडीबीतून बाहेर पडू आम्ही पुढील गोष्ट ती म्हणजे पेलोड तयार करणे करू तर एक पेलोड तयार करण्यासाठी आम्ही एक पायथन स्क्रिप्ट लिहितो ज्याला पेलोड जेनेटर पीवाय payload generator py असे म्हणतात तर आम्ही ते उघडत आहोत आणि आम्ही जे येथे पहात आहोत ते हे आहे की हा विशिष्ट पेलोड जनरेटर एक वाय स्ट्रिंग प्रिंट करतो ज्यामध्ये 76 एचा समावेश आहे जो बफरला ओव्हरफ्लो करतो आणि फ्रेम पॉईंटर सुधारित करतो पुढील चार बाइट रिटर्न अड्रेसवर अधिलिखित ओव्हरराईड होतील म्हणून थोड्या भारतीय स्वरूपात सिस्टम फंक्शनचा अड्रेस एफ7ई42940 ठेऊ जसे आपण येथे पाहू शकता की हे सिस्टीम फंक्शनच्या अड्रेसशी जुळते जे आम्हाला नुकतेच सापडले आहे पुढील स्टॅकमध्ये 4 बाइट होते म्हणून आम्ही त्यास काही अनियंत्रित मूल्यांनी भरतो या प्रकरणात आम्ही ए ठेवतो परंतु आम्ही प्रत्यक्षात काहीही भरू शकतो आणि नंतर आम्ही " bin sh" स्ट्रिंगचा अड्रेस ठेवतो तर हा अड्रेस F7F6102B जो आपल्यास " bin sh"साठी सापडला त्या अड्रेसशी जुळतो तर आता काय होईल जेव्हा फंक्शन प्रत्यक्षात परत येईल तर आपण येथे निर्दिष्ट केलेल्या या विशिष्ट अड्रेसवर रिटर्न जात आहोत आणि जे स्टॅकमधील रिटर्न अॅड्रेस स्थानात असेल आणि यामुळे लिबसी मधील सिस्टम फंक्शन एक्सिक्यूशन साठी ट्रिगर होईल सिस्टीम फंक्शन नंतर स्टॅकवरुन त्याला आवश्यक असलेले फक्त एकच युक्तिवाद अर्गुमेंट घेईल आणि हा युक्तिवाद अर्गुमेंट एक कॅरेक्टर पॉईंटर आहे आणि तो पॉईंटरचे एक्सिक्यूशन करण्याच्या स्ट्रिंगकडे अपेक्षा करतो म्हणून हा अड्रेस युक्तिवाद अर्गुमेंट म्हणून वापरतो आणि "binsh" स्ट्रिंग निवडतो आणि एक्सिक्यूटकरतो तर आम्हाला प्रथम करण्याची गरज म्हणजे पेलोड जनरेटर रन करणे आणि आवश्यक पेलोड तयार करणे म्हणून आम्ही हे खालीलप्रमाणे करतो म्हणून आम्ही पायथन पेलोड जेनेरेटर पीवाय payload generator pyरन करतो आणि e2 नावाच्या फाईलमधे रिझल्ट स्टोआर करतो आणि नंतर आम्ही vuln c पुन्हा रन करतो आणि e2 मधील इनपुट पास करतो तर आता आपण जे पहात आहोत ते या मलिशसली दुर्भावनापूर्णरित्या तयार झालेल्या स्ट्रिंगमुळे आहे हे सिस्टमला पूर्वीप्रमाणे शेल एक्सिक्यूट आणि तयार करण्यास ट्रिगर करेल हा शेल पीआयडी ४४१६ येथे आहे आणि आपण जे पाहता ते पार्श्वभूमीत इतर प्रक्रिया देखील अस्तित्वात आहेत प्रथम बॅश जो या विशिष्ट टर्मिनलची मूळ प्रक्रिया आहे तर आपल्याकडे वाल्न एक्झिक्युटेबल आहे ज्याचा प्रोसेस आयडी ४४१५ आहे आणि तो अजूनही पार्श्वभूमीत चालू आहे आपल्याकडे sh आहे आणि अर्थातच ही विशिष्ट प्रोसेस ps आहे जी आम्ही नुकतीच वापरली आहे तर सिस्टीम फंक्शन काय करते ते एक प्रोसेस बनवते आणि मग ती विशिष्ट प्रोसेस एक्सिक्यूट करते म्हणूनच या "१" प्रोसेसचे चाईल्ड म्हणजे आपण नुकतेच तयार केलेले शेल sh प्रोसेस चे एक्सिक्यूशन पूर्ण होईपर्यंत एक प्रोसेस लॉक केली आहे जेव्हा आपण ही sh प्रोसेस संपवितो तेव्हा आपण पहात आहोत की "१" प्रोसेस एक्सिक्यूट होईल का तर आपण हे कसे घडते ते पाहू आणि sh मधून बाहेर पडू पण आपल्याला काय दिसेल की "१" प्रोसेसमध्ये सेगमेंटेशन फॉल्ट असेल तर या कारणास्तव ही एक प्रक्रिया या स्टॅकमध्ये पहात आहे आणि ती स्टॅकमधून काही कचरा किंवा काही अनियंत्रित मूल्ये काढून ती एक्सिक्यूट करण्याचा प्रयत्न करते आणि यामुळे ही प्रोसेस खरोखर क्रॅश होऊ शकते आणि जसे आम्ही सिद्धांत व्याख्यानात पाहिले आहे त्या करण्याचा चांगला मार्ग म्हणजे त्या विशिष्ट प्रोग्रामला सुरक्षितपणे बाहेर पाडा असाइनमेंट म्हणून आपण शेलमधून सुरक्षितपणे बाहेर पडण्यासाठी वापरलेल्या या असुरक्षास सुधारित करण्याचा प्रयत्न करू शकता असे करण्यासाठी आम्ही पायथन स्क्रिप्ट पेलोड जनेरेटर देखील निर्गमन सह तयार केले आहे ज्यामुळे आपल्याकडे येथे असलेल्या सिस्टम फंक्शनची स्ट्रिंग आणि त्याशी संबंधित युक्तिवाद अर्गुमेंट नसून एक्झिट फंक्शन देखील तयार होते तर हा अड्रेस आपल्याला एक्झिट फंक्शनचा पत्ता भरणे आवश्यक आहे जो प्रक्रियेच्या लिबसी मेमरी क्षेत्रामध्ये कुठेतरी उपस्थित असेल धन्यवाद